नमस्कार आज या व्याख्यानात आपण सिंगुल्यारीटी फंक्शन बद्दल चर्चा करूया ते फंक्शन काय आहेत आणि आपल्या सर्किट विश्लेषणात आपण ते फंक्शन कसे वापरायचे ते पाहू चला सुरू करूया सिंगुल्यारीटी फंक्शन काय आहेत सिंगुल्यारीटी फंक्शन म्हणजे एकतर डिस्कंटीन्यूअस किंवा डिस्कंटीन्यूअस डेरिव्हेटिव्ह्ज आहे आता सिंगुल्यारीटी फंक्शनची मूलभूत समज आपल्याला इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सच्या वापरास फर्स्ट ऑर्डर सर्किटचा अचानक रिस्पॉन्स समजण्यास मदत करेल जर सर्किटमध्ये आपण पाहिले तर आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्स लागू करता तेव्हा ते अचानक लागू होते समजा आपण स्विच द्वारे सर्किटला व्होल्टेज सोर्स सह जोडतो आणि नंतर आपण स्विच चालू करतो म्हणजे आपण मुख्यता सर्किटमध्ये व्होल्टेज सोर्स अचानक जोडतो तर ते सर्किटमध्ये करंटचे अचानक इंजेक्शन आहे हे जे काही आहे ते आपण गणिती फंक्शनच्या मदतीने प्रतिनिधित्व करू शकता तर आपण गणिती फंक्शनच्या मदतीने त्या घटनेचे प्रतिनिधित्व कसे करू ते पाहू आणखी एक फेनॉमेना असा आहे की जेव्हा आपण कोणतेही व्होल्टेज वापरता तेव्हा अचानक शोध लागतो किंवा एखादा फेनॉमेना अगदी कमी कालावधीसाठी घडत असतो तेव्हा आपल्या सर्किटमध्ये एक सर्ज सारखे व्होल्टेज दिसेल सर्किटमध्ये घडणारा हा आणखी एक प्रात्यक्षिक फेनॉमेना आहे मग आपण त्या फेनॉमेनाचे गणिती फंक्शनमध्ये कसे प्रतिनिधित्व करू जेणेकरून आपण आपल्या सर्किट विश्लेषणामध्ये त्यांचा वापर करू तर आपण हे पाहूया की आपण सर्किट सिद्धांतामध्ये वापरत असलेले सिंगुल्यारीटी फंक्शन हे दुसरे काही नसुन युनिट इम्पल्स युनिट स्टेप आणि युनिट रॅम्प आहे जेव्हा आपण अचानक सर्किटवर व्होल्टेज सोर्स लागू करता तेव्हा याचा अर्थ असा की आपण सर्किटमध्ये युनिट स्टेप जोडत आहात त्याचप्रमाणे जेव्हा सर्कीटमध्ये अचानक सर्ज येतो तेव्हा आपण म्हणू की युनिट इम्पल्स सर्किटवर लागू केला जात आहे आणि जर नंतर सर्किटमध्ये व्होल्टेज हळूहळू वाढत असेल तर आपण असे म्हणू शकता युनिट रॅम्प फंक्शनच्या मदतीने प्रतिनिधित्व केले आहे आता हे युनिट स्टेप स्विचिंग ऑपरेशन्स सह सर्किटमध्ये येणाऱ्या स्विचिंग सिग्नल साठी चांगला अंदाज म्हणून फंक्शन करते आणि काही सर्किट फेनॉमेना विशेषत RC आणि RL सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्सच्या सुबक आणि संक्षिप्त वर्णनात हे खूप उपयुक्त आहे म्हणून आपल्या चर्चेच्या नंतरच्या सत्रामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की जेव्हा आपण सर्किटला स्टेप रिस्पॉन्स लागू करू तेव्हा सर्किट रिस्पॉन्सचे काय होईल तर ही महत्त्वाची क्रिया असेल जी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यापूर्वी ज्याचा आपण नुकताच उल्लेख केला आहे युनिट स्टेप युनिट इम्पल्स आणि युनिट रॅम्प यासारखे विविध फंक्शन कोणते आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रथम युनिट स्टेप फंक्शन म्हणजे काय ते पाहू आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे युनिट स्टेप फंक्शन हे टाईम 't' च्या नकारात्मक व्हॅल्यू साठी 0 आहे आणि टाईमच्या सकारात्मक व्हॅल्यूसाठी 1 आहे जर आपण पहाल फंक्शनची व्हॅल्यू 0 टाईम 0 पेक्षा थोडा कमी असेल आणि नंतर ती अचानक 1 व टाईम 0 होईल तर अशा प्रकारच्या फंक्शन्सला युनिट स्टेप फंक्शन असे म्हणतात गणितानुसार आपण कसे प्रतिनिधित्व करतो आपण युनिट स्टेप फंक्शनचे प्रतिनिधित्व ut ने करतो जे t बरोबर 0 पेक्षा कमी साठी 0 असेल आणि t बरोबर 0 पेक्षा जास्त साठी 1 असेल आता हे समजून घेणे महत्वाचे आहे की युनिट स्टेप फंक्शन टाईम t बरोबर 0 साठी अपरिभाषित आहे कारण ते अचानक 0 ते 1 बदलत आहे आणि म्हणूनच याला सिंगुल्यारीटी फंक्शन असे म्हणतात साईन आणि कोसाइन सारखे इतर गणिती फंक्शन प्रमाणे हे परिमाणहीन आहे आता जर अचानक कोणत्याही t t0 टाईमला बदल होतो येथे t0 हा 0 ने मोठा असेल तर t हा 0 च्या ऐवजी युनिट स्टेप फंक्शन to च्या वेळी टाईम 1 होईल तर युनिट स्टेप फंक्शन कसे दिसेल अशावेळी आपली व्हॅल्यू to च्या टाईम 0 पर्यंत असेल आणि to नंतर लगेच आपल्याला 1 मिळेल येथे to ला ती व्हॅल्यू अपरिभाषित आहे म्हणूनच ती ठिपकेदार रेषांनी दर्शविली जाईल तर मग आपण गणिताने प्रतिनिधित्व कसे कराल आपण म्हणाल येथे आणि येथे असेल तर येथे आपण काय म्हणू शकतो आपण असे म्हणू शकतो की युनिट स्टेपला t0 सेकंदांनी उशीर झालेला आहे तर हे t0 सेकंदांनी उशीर होईल कारण ते 0 पासून सुरू होत नाही जे कधीतरी t0 ला सुरू होत आहे आता जर आपण t ने बदलले तर युनिट स्टेप फंक्शन होईल येथे आणि येथे होईल तर अशा प्रकारे आपण असे म्हणू शकता की युनिट स्टेप फंक्शन t नौट सेकंदांनी प्रगत झाले आहे आता स्टेप फंक्शनचा उपयोग व्होल्टेज किंवा करंट मधील अचानक झालेल्या बदलाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जातो म्हणून जेव्हा आपण स्विचिंगच्या काही व्यवस्थेद्वारे सर्किटवर व्होल्टेज किंवा करंट लागू करता तेव्हा आपण अचानक सर्किटवर सोर्स लागू करता आणि हे युनिट स्टेप फंक्शनच्या मदतीने दर्शविले जाते कारण व्होल्टेजची व्हॅल्यू 1 नसते ती इतर काही व्हॅल्यू असू शकते तर आपण असे म्हणू शकता की हे एक स्टेप फंक्शन आहे आता हे सर्किटमध्ये उद्भवते सामान्यत आपण कंट्रोल सिस्टीम मध्ये आणि डिजिटल कम्प्युटर्स मध्ये देखील पहाल त्याच प्रकारे आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये देखील स्टेप फंक्शनचे अनुप्रयोग पहाल आता आपण सर्किटवर स्टेप व्होल्टेज लागू केल्यास आपण या फंक्शनच्या मदतीने त्या घटनेचे प्रतिनिधित्व करू शकता आपण कसे प्रतिनिधित्व कराल आपण म्हणाल येथे आणि येथे असेल तर आपण युनिट स्टेप फंक्शनच्या दृष्टीने देखील प्रतिनिधित्व करू शकता तर हे युनिट स्टेप फंक्शन शिवाय काही नाही जर t बरोबर बरोबर 0 असेल तर v हे फक्त स्टेप व्होल्टेज आहे आकृतीमध्ये दर्शवलेले व्होल्टेज सोर्स टर्मिनल a आणि b दरम्यान लागू केले आहे सर्किट मधील स्विचच्या मदतीने आपण ज्या स्थितीत प्रतिनिधित्व करता त्या स्थिती शिवाय या सर्किटचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकत नाही आणि हे स्विच जे आपण सुरुवातीस या स्थानावर ठेवू शकता तर सर्किट असे असेल आणि जेव्हा आपण t 0 च्या बरोबरीने या टर्मिनलवर स्विच कराल तेव्हा सुधारित सर्किट वेगळे असेल जर आपण हे लागू केले आणि हे कनेक्शन असेल तर आपल्याला या पॉईंटशी कनेक्ट होण्यास भाग पाडले जाईल आणि आपले सर्किट असे असेल तर हा स्विच आहे जर आपण हा स्विच या बाजूला ठेवला तर त्या स्विचिंग इव्हेंट नंतर सर्किट हे होईल तर हयाचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते युनिट स्टेप रिस्पॉन्स स्विचिंग इव्हेंटसह दर्शवले जाऊ शकते जे सर्किट मधील स्विचच्या मदतीने दर्शवले जाते तर आपण असे म्हणू शकतो की जेव्हा टाईम t बरोबर 0 असतो तेव्हा स्विच या स्थानावरून या स्थानावर फेकला जातो तर ते t0 अधिक कंडिशनवर जाईल टर्मिनल ab मधील व्होल्टेज V शून्य होईल तर आपण व्होल्टेजचे असे प्रतिनिधित्व कराल त्याचप्रमाणे करंटसाठी आपण म्हणू करंट सोर्सआहे तर करंट सोर्स आहे जो a आणि b दरम्यान जोडलेला आहे आता जर आपल्याला स्विचद्वारे प्रतिनिधित्व करायचे असेल तर हे सर्किट असेल आपण काय करीत आहोत सुरुवातीला असे आहे की सर्किट कनेक्ट केलेले आहे तर आपले a आणि b दरम्यानचे करंट 0 आहे आणि कधी टाईम t ला आपण स्विच उघडता आणि येथे कनेक्ट कराल तेव्हा सर्किट असे दिसेल तर हे देखील सर्किटमध्ये युनिट स्टेप रिस्पॉन्स आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे व्होल्टेज सोर्ससाठी तसेच करंट सोर्ससाठी दर्शवला जाऊ शकतो आता युनिट स्टेप फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह् म्हणजे युनिट इम्पल्स फंक्शन आहे आपण सामान्यत δ ने याचे प्रतिनिधित्व करतो तर आपण कसे प्रतिनिधित्व कराल आपण म्हणाल δ युनिट स्टेप फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह् शिवाय दुसरे काहीही नाही आणि ते 0 असेल जेव्हा t ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी म्हणून दर्शविली जाते आणि ती पुन्हा 0 असेल जेव्हा t ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी दर्शविली जाते कारण t 0 पेक्षा जास्तसाठी युनिट स्टेप फंक्शन 1 असतो तर कॉन्स्टंट व्हॅल्यूचे डेरिव्हेटिव्ह् 0 होते म्हणून t 0 पेक्षा कमी आणि t 0 पेक्षा जास्त साठी ते 0 असेल t बरोबर 0 साठी ते अपरिभाषित असेल तर या गुणधर्मामुळे हे सिंगुल्यारीटी फंक्शन असेल तर सामान्यत युनिट इम्पल्स फंक्शन ज्याला आपण डायरेक डेल्टा फंक्शन देखील म्हणतो ते आकृतीमध्ये दाखवले आहे तर आपण पहाल की त्यामध्ये टाईम t बरोबर 0 च्या टाईम स्केल मध्ये फक्त 1 इम्पल्स प्रकारची क्रिया 0 आहे अन्यथा त्याची व्हॅल्यू 0 आहे तर t बरोबर 0 वगळता युनिट इम्पल्स फंक्शन हे सगळीकडे 0 आहे t बरोबर 0 वर ते अपरिभाषित आहे कारण ते t बरोबर 0 साठी परिभाषित केले जाऊ शकत नाही स्विचिंग ऑपरेशन किंवा इंपलसिव सोर्समुळे आता इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इम्पल्स करंट आणि व्होल्टेज आढळतात म्हणून जेव्हा आपण सर्किटवर व्होल्टेज सोर्स लागू करता तेव्हा इम्पल्स उद्भवेल जे सर्किटमध्ये निर्माण होईल या युनिट इम्पल्स फंक्शनच्या मदतीने या घटनेचे प्रतिनिधित्व देखील केले जाऊ शकते आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल करंट सोर्स यासारख्या आयडियल सोर्सच्या बाबतीत आपण पाहिल्याप्रमाणे युनिट इम्पल्स फंक्शन शारीरिकरित्या अस्तित्वात आणण्यासारखे नसतात व्यावहारिकरित्या आपल्याकडे आयडियल व्होल्टेज किंवा आयडियल करंट सोर्स असे काही नाही त्याचप्रमाणे आयडियल रेसिस्टर अस्तित्वात नाही परंतु हा फेनॉमेना अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आपण आपल्या गणना आणि सर्किट विश्लेषणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरु त्याप्रमाणे युनिट इम्पल्स फंक्शनचा उपयोग आपल्या सर्किट विश्लेषणासाठी देखील केला जाऊ शकतो आणि हे फार महत्वाचे गणितीय साधन आहे आता युनिट इम्पल्स देखील सर्किटमध्ये लागू किंवा परिणामी शॉक म्हणून ओळखला जाऊ शकतो हे कदाचित युनिट क्षेत्राच्या अगदी कमी कालावधीचा पल्स म्हणून व्हिज्युअलाइज्ड केले आहे तर गणिताचे आपण कसे प्रतिनिधित्व कराल आपण त्या व्हॅल्यूचे प्रतिनिधित्व 0 वजा ते 0 अधिक साठी δ बरोबर 1 ने कराल तर आपण या युनिट इम्पल्सचे प्रतिनिधित्व कराल किंवा आपण थेट डेल्टा फंक्शन म्हणाल तर टाईम t 0 वजा म्हणजे टाईम t बरोबर 0 च्या आधीचा टाईम दर्शवतो आणि टाईम t 0 अधिक म्हणजे टाईम t बरोबर 0 च्या नंतरचा टाईम दर्शवतो युनिट क्षेत्राची व्हॅल्यू इम्पल्स फंक्शनची शक्ती म्हणून म्हटले जाते म्हणून जेव्हा इम्पल्स फंक्शनचे सामर्थ्य एका व्यतिरिक्त असते तेव्हा इम्पल्सचे क्षेत्र त्याच्या सामर्थ्याइतके असते उदाहरणार्थ इम्पल्स फंक्शन 10 δ असल्यास त्याचे क्षेत्रफळ 10 इतके असेल तर ते कसे दर्शवावे आपण काही प्रमाणात प्रमाणित कराल आणि या आकृतीमध्ये म्हणाल की आपण 10 δ ची व्हॅल्यू असल्याचे सहजपणे पाहू शकतो ही व्हॅल्यू अशी आहे कारण आपण चर्चा केलेल्या युनिट स्टेप शी आपण तुलना केली तर ते काही काळाने प्रगत झाले आहे त्याच प्रकारे येथे देखील 2 सेकंदांनी प्रगत आहे म्हणूनच युनिट इम्पल्स फंक्शनची व्हॅल्यू आहे तिसरे फंक्शन 3 सेकंद उशीर करतो तरच हे वजा आहे व्हॅल्यू देखील नकारात्मक आहे आणि या फंक्शनची व्हॅल्यू आहे आता हे इम्पल्स फंक्शन इतर कार्यांवर कसा परिणाम करते आपण जेव्हा इम्पल्स फंक्शनस इतर कोणत्याही फंक्शनसह संघटित करतात तेव्हा काय होते ते पाहूया तर असे समजू की फंक्शन डेल्टा फंक्शनशी संबंधित आहे आपल्याला a ते b दरम्यान ला इंटिग्रेट करायचे आहे जर आपण हे इक्वेशन पहाल येथे t to वगळता 0 आहे तर याचा अर्थ असा की येथे t to वगळता आपला इंटिग्रेट 0 आहे म्हणून आपण फक्त हे फंक्शन वापरू शकता तर शेवटी जे मिळेल ते to टाईम मध्ये f ची व्हॅल्यू आहे जेव्हा आपण युनिट इम्पल्स फंक्शनला इतर कोणत्याही फंक्शनशी जोडता तेव्हा त्या एकत्रित फंक्शनची व्हॅल्यू येथे ला फंक्शन व्हॅल्यू बनते तर हे दर्शवते की जेव्हा फंक्शन इम्पल्स फंक्शनमध्ये इंटिग्रेट केले जाते तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू ज्या ठिकाणी इम्पल्स उद्भवते त्या ठिकाणी मिळते आणि ही इम्पल्स फंक्शनचे अत्यंत उपयुक्त गुणधर्म आहे ज्यास सॅम्पलिंग किंवा शिफ्टिंग गुणधर्म म्हणून ओळखले जाते म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या फंक्शनचे सॅम्पल घ्यायचे असतात तेव्हा आपण त्या इम्पल्स फंक्शनला त्या फंक्शनसह एकाधिक अंतराने संबंधित कराल तर आपल्याला त्या फंक्शनचे सॅम्पल वेगवेगळ्या टाईमच्या अंतराने मिळतील तर हा फार महत्वाचा गुणधर्म आहे आणि आपण सिग्नल प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो आता तिसरे फंक्शन समजून घेऊ जे युनिट रॅम्प फंक्शन आहे आता जर आपण युनिट स्टेप फंक्शन इंटिग्रेट केले तर युनिट इंपल्स फंक्शनच्या बाबतीत आपण युनिट स्टेप फंक्शन डिफरंशिएट केले येथे आपण युनिट स्टेप फंक्शन इंटिग्रेट करत आहोत जेव्हा आपण इंटिग्रेट करता तेव्हा आपल्याला आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार युनिट रॅम्प फंक्शन मिळेल आता आपल्याला युनिट रॅम्प फंक्शन दिसल्यास आपण ते परिभाषित करू शकता

कारण की u हे टाईम t 0 पेक्षा कमीसाठी 0 आहे आणि टाईम t 0 पेक्षा जास्तीसाठी 1 आहे तर युनिट रॅम्प फंक्शन 0 म्हणून आपण परिभाषित करू शकता येथे टाईम t 0 पेक्षा कमी किंवा समान आणि t ची व्हॅल्यू t इतकी जेव्हा टाईम t 0 पेक्षा जास्त असेल तर या t मुळे आपल्याला टाईम t साठी रॅम्प दिसेल येथे टाईम t बरोबर 1 साठी आपल्याला रॅम्पची व्हॅल्यू 1 असेल आकृतीमध्ये जसे दिसते तसे हे फंक्शन या ग्राफ द्वारे दर्शवले जाते तर युनिट रॅम्प फंक्शन t च्या नकारात्मक व्हॅल्यूसाठी 0 आहे आणि t च्या सकारात्मक व्हॅल्यूसाठी युनिट स्लोप आहे आता सर्वसाधारणपणे रॅम्प हे असे फंक्शन आहे जे कॉन्स्टंट दराने बदलते युनिट रॅम्प फंक्शनला कदाचित उशीर झालेला असेल किंवा प्रगत असेल जसे आपण युनिट स्टेप आणि युनिट इम्पल्सच्या बाबतीत देखील पाहिले आहे तर येथे देखील आपण प्रगत किंवा विलंब करू शकता जेव्हा आपण टाईम t0 ने थोडा उशीर करता तेव्हा आपणास आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार रॅम्प फंक्शन मिळेल जेव्हा आपण पुढे जाल आपला रॅम्प येथून सुरु होईल आणि रॅम्प फंक्शन होईल तर येथून महत्त्वाची गोष्ट जी आपण पाहू शकता ते म्हणजे टाईम t बरोबर वजा 1 साठी आपल्याला युनिट रॅम्पची व्हॅल्यू मिळेल आत्तापर्यंत आपण ज्या चर्चा केल्या त्या संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करूया डिलेड रॅम्पसाठी आपण म्हणू की टाईमसाठी व्हॅल्यू 0 असेल जेव्हा डिलेड रॅम्प फंक्शन परिभाषित केल्यावर टाईमसाठी व्हॅल्यू होईल जेव्हा आपण प्रगत युनिट रॅम्प फंक्शन परिभाषित करता तेव्हा आपण व्हॅल्यू 0 जेव्हा असते आणि टाईम असते तेव्हा असे लिहू शकता तर आता आपण युनिट इम्पल्स सारांश करू शकता आपण सहजपणे लिहू शकता की युनिट इम्पल्स हे युनिट स्टेप फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह् शिवाय काही नाही आणि युनिट स्टेप फंक्शन हे युनिट रॅम्प फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह् आहे त्याचप्रमाणे युनिट रॅम्प म्हणजे युनिट स्टेप फंक्शनचे इंटिग्रेशन आणि युनिट स्टेप फंक्शन हे युनिट इम्पल्स फंक्शनचे इंटिग्रेशन आहे तर आपण सहजपणे म्हणू शकता की ही 3 फंक्शन ज्या चर्चा केल्या त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह् किंवा इंटिग्रेशन आहेत चला तर आता सर्किटचा स्टेप रिस्पॉन्स सुरू करूया कारण आपल्याला मूलभूत फंक्शन समजली आहेत ज्यास सिंगुल्यारीटी फंक्शन्स म्हणतात युनिट स्टेप फंक्शन खूप महत्वाचे आहे कारण जेव्हा आपण RC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्स बद्दल बोलू तेव्हा आपण असे म्हणू की जेव्हा आपण व्होल्टेज लागू करतो तेव्हा आपण सर्किटच्या सोर्स स्टेपच्या स्टेप इनपुट बद्दल बोलत आहोत तर DC व्होल्टेज किंवा करंट सोर्सच्या अचानक अनुप्रयोगामुळे सर्किटला मिळालेला रिस्पॉन्स म्हणजे स्टेप रिस्पॉन्स आता येथे सर्किट पाहू आता जर आपल्याला डावीकडे सर्किट दिसत असेल तर आपण फक्त टाईम t 0 ला सर्किट चालू कराल जेव्हा आपण सर्किट चालू कराल तेव्हा ते आकृतीत दाखवल्याप्रमाणे असेल तर आपण असे म्हणू शकता की हे युनिट स्टेप Vs शिवाय काही नाही कारण हे युनिट स्टेप स्विचद्वारे परिभाषित केले जात आहे येथे Vs कॉन्स्टंट आहे कारण आपण कॉन्स्टंट DC व्होल्टेज सोर्स वापरत आहात त्यानंतर आपण सर्किट रिस्पॉन्स म्हणून कॅपेसिटर व्होल्टेज निवडतो जे आपल्याला शोधावे लागेल तर शोधण्यासाठी आपण गृहित धरू की कॅपेसिटर सुरुवातीला Vo व्होल्टेजला चार्ज झालेले आहे म्हणून जेव्हा आपण असे म्हणाल की हे काही व्होल्टेज Vo ला चार्ज झालेले आहे असे आपण टाईम t 0 किंवा टाईम t 0 ला म्हणू शकता तर व्होल्टेज Vo तसाच राहील कारण कॅपेसिटर त्वरित व्होल्टेज बदलू शकत नाही तर t 0 स्विचिंग होण्याच्या ठीक आधी कॅपेसिटरचे व्होल्टेज आणि स्विचिंग झाल्यानंतर लगेच 0 व्होल्टेज होते या सर्किटमध्ये आपण KCL लागू केल्यास आपल्याला काय मिळेल आपण याला नोड a असे म्हणू आणि आपण म्हणू की हा करंट आहे हा करंट आहे जेणेकरून आपण सहजपणे म्हणू शकाल ची व्हॅल्यू काय आहे हे शिवाय काहीही नाही कारण हे नोडचे व्होल्टेज आहे मग म्हणून प्रतिनिधित्व केले जाऊ शकते स्लाइड्स मध्ये दाखवल्याप्रमाणे हे पुन्हा लिहिता येते तर आता आपल्याकडे व्हॅल्यू आहे हे म्हणून सुलभ केले जाऊ शकते नंतर दोन्ही बाजूंनी इंटिग्रेट करा आणि प्रारंभिक अट वापरा प्रारंभिक अट कोणती होती कॅपेसिटरचे व्होल्टेज टाईम 0 साठी 0 आहे तर आपण ते लागू करतो आपण ती प्रारंभिक अट वापरतो आणि दोन्ही बाजूंनी इंटिग्रेट करतो स्लाइड मध्ये दिलेले इक्वेशन आपल्याला मिळते आणि जेव्हा आपण दोन्ही बाजूंनी एक्सपोनेन्शियल करता तेव्हा आपल्याला मिळेल म्हणून जेव्हा आपण RC सर्किटच्या सोर्स फ्री रिस्पॉन्स बद्दल चर्चा करीत होतो तेव्हा आपण याला टाईम कॉन्स्टंट म्हटले जे RC शिवाय काहीच नव्हते स्लाइड्समध्ये दाखवल्यानुसार हे सुलभ केले जाईल आता ही अट फक्त t 0 पेक्षा जास्त टाईमसाठी वैध आहे तर टाईम t 0 पेक्षा कमीसाठी कॅपेसिटरचे सुरुवातीचे व्होल्टेज व्हॅल्यू Vo च्या समान आहे तर आपण काय म्हणू शकतो जेव्हा आपण RC सर्किटवर एक स्टेप इनपुट लागू करतो तेव्हा सुरुवातीस कॅपेसिटर Vo व्होल्टेजला चार्ज होतो आणि टाईम t 0 वर त्याच व्होल्टेजवर समान राहील आणि जेव्हा टाईम t 0 असेल तेव्हा या व्हॅल्यूची गणना या इक्वेशनच्या मदतीने केली जाऊ शकते आणि ह्याला RC सर्किटचा संपूर्ण रिस्पॉन्स म्हणतात अचानक DC व्होल्टेज सोर्सच्या अनुप्रयोगाकडे संपूर्णपणे असे गृहित धरले जाते की कॅपेसिटर सुरुवातीला चार्ज होते तर यासह आपण आपले आजचे सत्र बंद करतो आपण पुढच्या व्याख्यानात हा प्रवास सुरू ठेऊ जिथे आपण RC सर्किटशी संबंधित आणखी काही संकल्पनांवर चर्चा करू आपण काही उदाहरणे पाहू आणि नंतर आपण RL सर्किट वर जाऊ